तर हा सॅग आहे आणि हा 𝑑 आहे तर आकृती 3 वरून आपण असे लिहू शकतो आणि जर 𝑠𝑙2 असेल तर 𝑇𝑦𝑊𝑠 होईल आता 𝑇𝑥𝑊𝑐 येथे 𝑐 म्हणजे कंडक्टरची लांबी आहे W हे कंडक्टरचे वजन आहे याप्रमाणे 𝑇𝑥𝐻 आणि 𝑇𝑦𝑉 म्हणजे म्हणजे 𝑇𝑥 𝐻 हे इक्वेशन 30 असेल आणि 𝑇𝑦 𝑉 हे इक्वेशन 31 असेल येथे 𝐻 हे कंडक्टरचे होरिझोंटल टेन्शन असेल आणि 𝑉 म्हणजे कंडक्टरचे सॅगपासून सपोर्टपर्यंत पर मीटर वजन असेल आकृती 1 मधील त्रिकोणामध्ये आपण पाहिले आहे की असते हे इक्वेशन 32 आहे इक्वेशन 32 31 30 29 आणि 28 वरून आपल्याला पुढील गोष्टी मिळाल्या 𝑇𝑥 𝐻 𝑊𝑐 आणि 𝑇𝑦 𝑉 𝑊𝑠 तर 𝑇 असे असते आणि म्हणूनच असे येत आहे यामधून W बाहेर काढला तर 𝑇 हे इक्वेशन 33 असेल आता इक्वेशन 29 आणि 30 वरून 𝑐𝐻𝑊 हे मिळाले 𝑇𝑥𝑊𝑐 हे इक्वेशन 29 आहे आणि 𝑇𝑥𝐻 हे इक्वेशन 30 आहे म्हणजे 𝑊𝑐𝐻 असेल म्हणून आपण असे लिहू शकतो जर तुम्ही या आकृतीमध्ये पाहिले तर तिथे असे लिहिले आहे आणि आता इक्वेशन 11 वरून म्हणजे पुढील इक्वेशन वरून येथे आपण असे लिहू शकतो आता हे इक्वेशन 35 असेल इक्वेशन 15 वरून आपण पुढील प्रमाणे लिहू शकतो 𝑦 हे इक्वेशन 36 असेल येथे 𝑥 म्हणजे अर्धी लांबी आहे 𝑥𝐿2 आता आकृती 3 वरून जेव्हा 𝑥0 𝑦𝑐 असेल तेव्हा 𝑐 उंची असेल 𝑥0 𝑦𝑐 ही बाउंड्री कंडिशन वापरल्यास आपल्याला इक्वेशन 36 मिळते असे मिळेल म्हणूनच cosh01 म्हणून 𝐾10 असेल कारण 𝑐𝑐𝐾1 तर 𝐾10 हे इक्वेशन 37 आहे इक्वेशन 35 चा वर्ग केल्यास असे मिळेल हे इक्वेशन 38 असेल आणि इक्वेशन 37 चा वर्ग केल्यास असे मिळेल हे इक्वेशन 39 असेल आता जर इक्वेशन 39 मधून 38 वजा केल्यास असे मिळेल

तर हे हाइपर्बोलिक फंक्शन आहे म्हणूनच याचा अर्थ असा की हे इक्वेशन 40 असेल म्हणून इक्वेशन 33 आणि 40 वरून म्हणजे 𝑇 आणि हे आहेत याचा अर्थ असा की वरील इक्वेशन 𝑇𝑊𝑦 असे लिहू शकतो उच्चतम ताण 𝑇𝑚𝑎𝑥𝑊𝑦 हा असेल कारण 𝑦 जास्त आहे 𝑇𝑚𝑎𝑥𝑊𝑦 हे इक्वेशन 41 आहे आकृतीवरून 𝑦𝑐𝑑 हे दिसते म्हणजे हे इक्वेशन 42 असेल आता इक्वेशन 41 वरून उच्चतम ताण 𝑇 हा सपोर्टवर असतो हे दिसते टॉवरच्या दोन्ही बाजू म्हणजेच कंडक्टर होरिझोंतल सोबत कोन करत आहे त्याची स्पर्शिका 𝑉𝐻 किंवा 𝑠𝑐 आहे कारण 𝑉𝑊𝑠 असे आहे हे वजन खालच्या दिशेने कार्य करत आहे तर 𝑉𝑊𝑠 आणि 𝐻𝑊𝑐 कारण हे होरिझोंतल आहे आकृती 3 वरून 𝑦𝑐𝑑 हे इक्वेशन 43 आहे आपण आत्ताच पाहिले की म्हणजे 𝑦𝑐𝑑 तर असे होईल हे इक्वेशन 44 असेल तर इक्वेशन 41 आणि 43 वरून आपण असे लिहू शकतो पण 𝑦𝑐𝑑 आहे म्हणून इक्वेशन 45 असेल आपल्याला हे इक्वेशन मिळते हे इक्वेशन 46 आहे आणि कंडक्टरवरील उच्चतम टेन्शन या इक्वेशन ने दिला जातो जेथे कंडक्टरला रेखा टांजेंट होरिझोंटल आहे त्याठिकाणी सॅग जास्त असतो टॉवरची उंची समान असल्यामुळे कंडक्टरचे वजन दोन्ही बाजूला समान विभागले गेले आहे तरी याचा अर्थ असा की कंडक्टरच्या मध्यभागी म्हणजे उच्चतम सॅग असलेल्या ठिकाणी टेन्शन 0 असेल कारण मध्यबिंदू ला फक्त H असतो आणि टेन्शनचा वर्टीकल कंपोनेंट 0 असतो तर जास्तीत जास्त सॅग असणाऱ्या पॉईंटवर कमीत कमी टेन्शन असेल म्हणूनच 𝑦𝑐 या पॉईंट वरील टेन्शन हे असेल कारण हा पॉईंट मध्यभागी आहे तर 𝑊𝑐 असेल म्हणूनच असे होईल आणि आपण पाहिले आहे की असे असते म्हणून हे इक्वेशन 48a आहे आकृती 3 वरून आपल्याला माहित आहे की 𝑐𝑑𝑦 म्हणजे 𝑐𝑦−𝑑 हे इक्वेशन 49 असेल आपल्याला माहीत असलेली कंडक्टरची लांबी ही आहे तर 𝑙2𝑠 हे इक्वेशन 50 असेल हे 35 आहे इक्वेशन 35 आणि 50 वरून आपल्याला हे इक्वेशन मिळते हे इक्वेशन 51 असेल हे इक्वेशन 48 आहे इक्वेशन 45 आणि 48 वरून आपल्याला हे इक्वेशन मिळते हे इक्वेशन 52 आहे आपण ही सर्व सूत्र उदाहरणे सोडवताना वापरणार आहोत तर आता असे समजा की हा पॅराबोला आहे याचा आकार दोन्ही बाजूने सारखा असून मधील अंतर 𝐿 आहे आणि पॉईंट 𝑃 येथे उच्चतम सॅग 𝑑 आहे टेन्शन 𝑇𝑦 वरच्या दिशेने कार्य करत आहे आणि 𝑇𝑥 हे होरिझोंटल टेन्शन आहे टेन्शन 𝑇 आणि 𝑇𝑥 मध्ये कोन तयार होत आहे हा कोन 𝜃 आहे आणि 𝑂 मध्यबिंदू असून येथे उच्चतम सॅग आहे हे अंतर 𝑦 आहे या सर्व पॅराबोलाच्या बाबी आहेत 𝐻 हे होरिझोंटल टेन्शनआहे 𝑂 आणि 𝑃 मधील अंतर 𝑥 आहे 𝑊𝑥 हा 𝑂 आणि 𝑃 च्या मध्य बिंदूतून खालच्या दिशेने काम करत आहे ही आकृती 4 आहे आणि हे दोन सपोर्ट मधील अंतर आहे तर आपल्याला सोपे जावे म्हणून आपण खाली दिलेल्या काही गोष्टी गृहीत धरत आहोत पहिले म्हणजे संपूर्ण कंडक्टरवर समान टेन्शन आहे दुसरे म्हणजे तापमान वाढल्यामुळे किंवा ताणामुळे कंडक्टरच्या लांबी मध्ये होणारा बदल हा दोन सपोर्ट मधील कंडक्टरच्या लांबीत होणाऱ्या बदला इतकाच असेल या दोन गोष्टी आपण गृहीत धरत आहोत आता जर तुम्ही असे गृहीत धरले की पॉईंट P हा पॅराबोला वरील एक पॉईंट आहे O आणि P मधील अंतर 𝑂𝑃𝑥 असे आहे हे दुसऱ्या गृहीतकामुळे असे आहे म्हणूनच 𝑂𝑃𝑥 आणि 𝑂𝑃 या भागावर 𝑇 𝐻 आणि 𝑊𝑥 चे कार्य होत आहे इक्विलिब्रियम असण्यासाठी आणि असे असणे गरजेचे आहे तर असे आहे हे दुसऱ्या गृहीतकामुळे येत आहे तर आपण कमी सॅगसाठीअसे गृहीत धरू शकतो की 𝑇𝑚𝑎𝑥−𝑇𝑚𝑖𝑛𝑊𝑑 कमी सॅगसाठी 𝑇𝑚𝑎𝑥−𝑇𝑚𝑖𝑛𝑊𝑑 असे गृहीत धरू शकतो म्हणूनच आपण असे लिहू शकतो तर असे असल्यास आपण 𝑇𝑇𝑚𝑎𝑥𝑇𝑚𝑖𝑛𝐻 असे लिहू शकतो म्हणजेच हे इक्वेशन असे लिहू शकतो कारण 𝑇𝐻 आहे हे इक्वेशन 53 आहे हे इक्वेशन 54 आहे जेव्हा 𝑥𝐿2 असते तेव्हा 𝑦𝑑 असेल म्हणजे हा संपूर्ण लांबी L चा मध्यबिंदू असेल जेव्हा 𝑥𝐿2 असेल तेव्हा d सॅगअसेल म्हणूनच हे इक्वेशन 55 असेल इक्वेशन 54 मध्ये 𝑦𝑑 आणि 𝑥𝐿2 भरल्यास हे इक्वेशन मिळते 𝑇𝐻 असल्यामुळे वरील इक्वेशन असे लिहू शकतो हे इक्वेशन 56 असेल इक्वेशन 13 आणि 56 वरून आता काही गोष्टी शोधूयात हे इक्वेशन 57 असेल तर इक्वेशन 57 पर्यंत सर्व इक्वेशन्स कॅटेनरी आणि पॅराबोला आकारासाठी आहेत आता एक उदाहरण घेऊयात ज्यामध्ये हवेचा दबाव कंडक्टरवर बर्फ साठणे या गोष्टी लक्षात घेतल्या आहेत ट्रान्समिशन लाईनचा कंडक्टर दोन टॉवर्समध्ये बांधला असून त्याने कॅटेनरी आकार घेतला आहे 𝑐487 68 𝑚 दिला आहे दोन टॉवरमधील अंतर 152 𝑚 आहे आणि कंडक्टर चे वजन 1160 𝐾𝑔𝑘𝑚 आहे या किमतीवरून खालील गोष्टी मोजायच्या आहेत a कंडक्टरची लांबी b सॅग c कॅटेनरी मेथड वापरून कंडक्टरचे मॅक्झिमम आणि मिनिमम टेन्शन म्हणजे आणि d पॅराबोला मेथड वापरून कंडक्टरवरील टेन्शन येथे दिलेली उदाहरणे खूप सोपी आहेत इक्वेशन 12 मध्ये दिलेला फॉर्म्युला आपल्याला माहित आहे कि 𝑐𝐻𝑊 म्हणून 𝑙 आपण असे लिहू शकतो आता 𝑐487 68 𝑚 आणि 𝐿152 𝑚 या दिलेल्या किमती वरील इक्वेशन मध्ये भरू दोन टॉवर मधील अंतर 152 𝑚 आहे आणि कंडक्टरची लांबी 152 576 𝑚 इतकी आहे कंडक्टरने कॅटेनरी आकार घेतला आहे त्यामुळे त्याची लांबी वाढली आहे इक्वेशन 13 मध्ये आपण पाहिले की असे असते किंवा असे असते कारण 𝑐𝐻𝑊 त्यामुळे जर तुम्ही पाहिले 𝑙152 615 𝑚 आहे तर आधी मिळालेल्या 152 576𝑚 आणि 𝑙152 615 𝑚 या दोन्ही मध्ये जास्त फरक नाही मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जास्तीत जास्त एरर 2 इतका असेल आता पुढे इक्वेशन 24 वापरून 𝐻𝑊𝑐 असल्यामुळे इक्वेशन 24 आपण असे लिहू शकतो म्हणजे जर तुम्ही सर्व किमती इक्वेशन मध्ये भरल्यास 𝑑 असे मिळेल आता आपल्याला कॅटेनरी मेथड वापरून कंडक्टरचे मॅक्झिमम आणि मिनिमम टेन्शन म्हणजे आणि शोधायचे आहे इक्वेशन 45 मध्ये आपण पाहिले की असे असते आणि 𝑐487

तर 𝑑5 934 𝑚 असेल 685 934572 तर 572 59 𝑘𝑔 हा तुमचा असेल 𝑊𝑑 हे आपल्याला माहित आहे इक्वेशन 52 वरून 𝑊𝑑 म्हणजे असे आहे

934 म्हणून 𝑇𝑚𝑖𝑛 565 706 𝐾𝑔 इतका असेल याचा अर्थ असा की 𝑇𝑚𝑎𝑥 आणि 𝑇𝑚𝑖𝑛 मध्ये खूप फरक नाही आता आपल्याला पॅराबोला मेथड वापरून कंडक्टरवरील टेन्शन शोधायचे आहे इक्वेशन 55 वरून असे आहे 𝑊1 16 आहे हे इक्वेशन आपण असे लिहू शकतो W1

तर 𝑇564 55 𝐾𝑔 इतका मिळेल ही सर्व उदाहरणे अगदी सोपी आहेत कॅटेनरी मेथड आणि पॅराबोला मेथड साठी थोड्या सरावाची गरज आहे सर्वांचे धन्यवाद